तर आपण ते योग्य प्रकारे सोडवू शकणाऱ्या फॉर्ममध्ये कसे आणू ते पाहू चला तर इथे आपले समीकरण पुन्हा लिहु माझ्याकडे होते आता हिंट अशी होती की मला E Ei हे सामान्य व्हेरिएबल दोन्ही ∇2 आणि k02 साठी मिळवायचे आहे तेच प्रथम बंधन होते आणि दुसरे बंधन म्हणजे काय विद्यार्थी εr ठीक आहे तर दुसरे अडथळे या समीकरण ४ मध्ये होते 4 तर हे काय होते कॉन्स्टन्ट होते कि स्पेस चे फंक्शन होते विद्यार्थीः कॉन्स्टन्ट कॉन्स्टन्ट बरोबर तर या दोन गोष्टी ज्या मला व्यवस्थित बसवायच्या आहेत म्हणजे मी ग्रीन्स फंक्शन वापरू शकेन तर मी येथे काय करू शकतो मला हे मिळवायचे आहे की मला हे डाव्या बाजू कडून काढायचा आहे कारण त्यात स्पेस चे फंक्शन आहे εr हे स्पेस चे फंक्शन आहे तर मी काय करू शकतो हे त्या उजव्या बाजूला घेऊ शकतो मी असे काहीतरी करू शकतो परंतु जर मी त्यास उजव्या बाजूला हलविले तर यापुढे k02 सहित जाण्यासाठी माझ्याकडे E टर्म राहणार नाही तर मी फक्त एक टर्म जोडू आणि वजा करू शकतो तर मग मी दोन्ही बाजूंनी k02 E जोडले तर काय होईल तर मग हे होईल मी k02 एकत्र एकत्र करू शकतो तर मग काय होईल माझ्याकडे E - Ei आहे बरोबर तर मला जे पाहिजे होते ते मिळाले आता जे अवांछित आहे ते मी दुसर्या बाजूला हलवावे तर दुसरी बाजू काय असेल तर दुसरीकडे ही टर्म तिथे राहील आणि हे उजव्या बाजूला सरकतो तर माझ्याकडे k02εr 1E असेल तर हा एक फॉर्म दिसत आहे जो आपण आपल्या ग्रीन फंक्शनचा वापर करून सोडवू शकतो कारण ऑपरेटर सामान्य आहे ∇2 k02 दोन्ही बाजूंनी तो दिसू लागला आहे हो तर जेव्हा आपल्याकडे फक्त एक गोष्ट पुन्हा लिहायची आहे जेव्हा माझ्याकडे ही 2 समीकरणे होती तेव्हा मी सोल्यूशन कसे लिहितो ϕ ही दोन समीकरणे एकत्रित म्हणून लिहिलेली आहे मी ϕ f आणि g च्या दृष्टीने कॉनव्होल्यूशन म्हणून लिहू शकतो आणि ती कॉनव्होल्यूशन वजा काय होते तर आता हे समीकरण सोडवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो तर तर ते वापरून आपल्याला हे मिळाले आहे तर व्हेरिएबल समान ठेवावा लागेल तर E - Ei असणार आहे बरोबर जे ग्रीन्स फंक्शनच्या कॉनव्होल्यूशन सामान असणार आहे विद्यार्थी सर आम्हाला Ei माहित नाही Ei काय आहे ते आम्हाला माहित आहे आणि संपूर्ण उजव्या बाजूला येथून त्या वजा चिन्हांपैकी एक उजवीकडे रद्द झाला ते ठीक आहे का चला हे आणि काय आहे तर एकत्रीकरणाचा रिजन पूर्ण खंड V1 V2 होईल ज्यामुळे तो अधिक सामान्य झाला आहे तर तेच समीकरण आपल्याला मिळेल आता हे समीकरण पहात असताना त्यात आतील समस्येबद्दल सर्व माहिती आहे का तर या समस्येमध्ये जे ज्ञात आहे ते काय माहित आहे ते लिहून घेऊया मला इंसिडेन्ट फील्ड माहित आहे मला आणखी काय माहित आहे विद्यार्थीः संदर्भः वेळ ०५ ०७ ऑब्जेक्टचा आकार permitivity मला माहित आहे की relative permittivity मध्ये सर्व एन्कोड केलेले आहे मला ग्रीनचे फंक्शन देखील माहित आहे आणि आता मी क्लोज्ड फॉर्म ग्रीनचे एक्सप्रेस्नेशन वापरू शकते जे मी पूर्वी घेतलेले आहे कारण मी हे समीकरण वापरत आहे आणि मला या समीकरणातील तोडगा माहित आहे आणि काय अज्ञात आहे विद्यार्थीः विद्युत क्षेत्र बरोबर इलेक्ट्रिक फील्ड हे अज्ञात आहे आता याच्याकडे पाहता हे कोणत्या प्रकारचे आधी हे सांगा की ते अविभाज्य समीकरण आहे का होय किंवा नाही हे अविभाज्य समीकरण आहे कारण व्हेरिएबल ऑफ इंटरेस्ट जे अज्ञात व्हेरिएबल आहे इंटिग्रल चिन्हाच्या आत मध्ये दिसत आहे होय हे इथे आहे परंतु कोणत्या प्रकारचे आपण वेगवेगळ्या समीकरणांचे अभ्यास केले आहे हे कोणत्या प्रकारचे भिन्न इंटिग्रल समीकरण आहे विद्यार्थीः संदर्भ वेळ ०५ ५९ दुसर्या प्रकारचे फ्रेडहोल्म अविभाज्य समीकरण कारण अज्ञात हे इंटिग्रल चिन्हाच्या आत आणि बाहेरील बाजूस दोन्ही कडे आहे तर आपण याची नोंद घेणार आहोत हे द्वितीय प्रकारचे फ्रेडहोल्म अविभाज्य समीकरण आहे आपण क्वांटम मेकॅनिक्सचा अभ्यास केला आणि क्वांटम मेकॅनिक्समधील स्कॅटरिंग क्रॉस सेक्शनची गणना केली तर आपल्याला प्रत्यक्षात तेच समीकरण मिळते आणि भौतिकशास्त्रज्ञ ज्याला लिपमन श्वेन्जर समीकरण असे म्हणतात त्या गणिताने हे समीकरण म्हटले आहे तर जर आपण भौतिकशास्त्र पुस्तके आपल्या भौतिकशास्त्रांची पुस्तके वाचली तर आपण हा शब्द ऐकण्याची शक्यता आहे जर आपण अधिक दुहेरी E किंवा गणिताचे पुस्तक वाचले तर आपल्याला दुसर्या प्रकारचे फ्रेडहोलम अविभाज्य समीकरण सापडेल परंतु ते दोघेही एकाच ऑब्जेक्टला संदर्भित आहेत चला तर आता या समीकरणाला मिक्स करू या अशा प्रकारे आपण सोडवू शकू तर मग तर मग तुम्ही काय कराल मानक तंत्र एका बाजूने सर्व अज्ञात एकत्र करेल आणि उजवीकडे जास्तीत जास्त ज्ञात घेऊ तर अगदी सोप्या गोष्टी केल्या पाहिजेत मला फक्त अविभाज्य येथे हलवावे लागेल आता हे एक प्रकारचा सोयीस्कर आहे मी आत्ता दाखवलेल्या क्षेत्रापेक्षा एकीकरण रिजन लहान करू शकतो का बरोबर हे आपले V2 होते आणि हे आपले V1 होते तर मी V1V2 यावर एकत्रीकरण करीत आहे तेच मी असे म्हटले आहे की सर्वात सामान्य बाब म्हणजे मी त्याला V2 करू शकतो का इंटीग्रेड कडे पहा ते सर्वत्र नॉन झिरो आहे का विद्यार्थीः हा टर्म पहा हा कुठे शून्य आहे विद्यार्थी फक्त गोष्ट फक्त V2 मध्ये V2 च्या बाहेर रिजन V1 मध्ये व्हॅक्यूम आहे तर व्हॅक्यूम 1 ची relative permitivity काय आहे म्हणूनच हे टर्म इथे आपले अविभाज्य इथे जीवन साधे झाले आहे कारण आपोआप ते केवळ स्वारस्य असलेल्या रिजन V2 पुरते मर्यादित आहे विद्यार्थी ते r' आहे होय बरोबर ते r' आहे आता शेवटी मला कशामध्ये रस आहे मला हि फील्ड बाहेर कोठेतरी जाणून घ्यायचे आहे आणि तिथेच मला हे फील्ड शोधायचे आहे उदाहरणार्थ V2 हे एखाद्या विमानाचे प्रतिनिधित्व करू शकते आणि मला त्याच्या रडार क्रॉस सेक्शनची गणना करायची आहे किंवा मी डिझाइन केलेले काही नवीन वाय फाय ऍंटेना असू शकतो मी हे पाहू इच्छित आहे की याचा रेडिएशन नमुना कसा आहे तर मला सर्वत्र फील्ड शोधायचा आहे तर मी जर r संबंधीत V1 घेतले तर या समीकरणात काय अडचण आहे समजा मी जर r हे V1 मधील एखाद्या पॉईंट सामान आहे असे घेतले तर मला E Ei याच्यासाठी एक समीकरण मिळेल हे टर्म इथे इथे या टर्ममध्ये मला एक परिमाण माहित नाही जे की मला v2 मधील विद्युत क्षेत्र माहित नाही तर मी सध्या हे समीकरण वापरू शकत नाही मग मी प्रथम काय केले पाहिजे जर मला V2 मधील फील्ड माहित असेल जर मला V2 मधील E माहित असेल तर तर माझे काम झाले का जर मला V2 मधील E माहित असेल तर मला अविभाज्य माहित असेल म्हणून मला Ei माहित आहे मला E सर्वत्र माहित आहे तर आम्ही यापूर्वीच 2 टप्प्यात निराकरण केलेली पूर्वीची अविभाज्य समीकरणे पूर्ण केली आहेत तर या प्रकरणात दोन स्टेप्स आहेत पहिली स्टेप V2 मधील E शोधणे हे आमच्या इलेक्ट्रोस्टेटिक उदाहरणासारखे होते ज्यात आम्ही रॉडवरील चार्ज घेतलेला असतो प्रथम चार्ज शोधतो नंतर potential सर्वत्र शोधतो आपण थेट potential शोधू शकत नाही तर प्रथम V2 मधील E शोधा आणि नंतर E कुठेही शोधा तर प्रथम चरण 1 मध्ये मला कसं तरी समीकरणांची व्यवस्था बनवायची आहे आणि त्यासाठीची फ्रेमवर्क आपण पाहिली आहे आणि ते फ्रेमवर्क म्हणजे अविभाज्य समीकरणे अखंड समीकरणे सोडवण्याकरता फ्रेमवर्क काय आहे आम्ही या मॉड्यूलमध्ये बोलत आहोत का क्षणांची पद्धत तर हे अविभाज्य समीकरण सोडवण्यासाठी क्षणांची पध्दत वापरली जाईल तर आपल्या लक्षात असलेल्या क्षणांची सर्वात सोपी पद्धत आपण वापरू आतापर्यंत पल्स बेस्ड डेल्टा टेस्टिंग म्हणजे हेच आपण करणार आहोत परंतु आता माझ्याकडे २ D व्हॉल्यूम आहे ज्यामध्ये मला पल्स बेस फंक्शन्स शोधायची आहेत पृष्ठभागाच्या अविभाज्य सूत्रामध्ये माझ्याकडे एक ओळ होती आणि त्या ओळीवर माझ्याकडे पल्स बेस फंक्शन्स होती तर आता आपण थोडे अधिक सामान्य बनण्याचे प्रत्यन करत आहोत विद्यार्थी सर हो विद्यार्थी तर ते कसे आहे तर आपण प्रथम चरणात थोडे व्यवस्थितपणे पाहू या या समीकरणात r V2 शी संबंधीत आहे हे निवडणार आहे मी विविध पॉईंटशी r संबंधित V2 असलेल्यांचा पर्याय निवडू आणि त्या सोडवू ज्याचे निराकरण कसे करावे यावर चर्चा करू शेवटी मला V2 मधील E पूर्णपणे माहित आहे आता जेव्हा मी येथे आलो आणि मी r संबंधित V1 असल्याचे निवडले तेव्हा आपणास हे पहा की समाकलनाचे डोमेन येथे V2 च राहिले तर मी अजूनही V2 मधील E आवश्यक आहे जरी मी येथे r संबंधित V1 घेत आहे आणि या r मध्ये सर्व काही समान आहे जे V2च्या बाहेर 0 असणार आहे कारण एकीकरणाचे व्हेरिएबल पहा विद्यार्थीः V2 वर समाकलित करणे हो फक्त V2 वरून विद्यार्थी तर तो जात नाही हे टर्म V2च्या आत 0 होत नाही आपण बरोबर आहात म्हणूनच आम्ही एकत्रीकरणाचा प्रदेश फक्त V2 बनविला आहे तर ते आहे आपले विद्यार्थी सुरुवातीला आपल्याकडे असावे हे मुळात एकीकरण V1 V2 क्षेत्रामध्ये होते तेव्हा आम्हाला समजले की आम्हाला V1 देखील समाविष्ट करण्याची आवश्यकता नाही कारण ते समाकलन स्वतःच V2च्या बाहेर 0 होणार आहे तर आम्ही ते थोडे सोपे केले आता परत आपण या क्षणांची पद्धत वापरून आपण हे कसे सोडवू तर पूल्स बेसिस आणि डेल्टा चाचणी तर हा माझा ऑब्जेक्ट आहे आता मी तुम्हाला V2 दाखवणार आहे आणि आता जसे आपण चर्चा केली आहे की व्हॉल्यूम ला discretise करत आहे तर जर मी व्हॉल्यूम discretise केला असेल तर मला याप्रमाणे ग्रिड तयार करणे आवश्यक आहे ग्रिड हे तंतोतंत ऑब्जेक्ट कॅप्चर करणार नाही तर हे फक्त एक कार्टून प्रतिनिधित्व आहे कारण मी आता पिक्सलचा आकार बनवितो त्यास आता पिक्सल म्हणतात कारण मी पिक्सेलचा आकार बनवत आहे तो आकार जितका लहान असेल तितकेच surface चे अंदाजेपण चांगले नंतर आपण फॅन्सी बनवू शकता आणि आपण जसे इच्छुक आहात तसे आयताकृती नसलेल्या युनिटची निवड करू शकता त्रिकोण बनवू शकता परंतु आपण मूलभूत कल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर तुम्हाला येथे ग्रीड दर्शवित आहे पल्स बेसिस वर ज्या कोणता व्हेरिएबल मध्ये रस आहे आहे ते ते पल्स बेसिस फंक्शनमध्ये दर्शविले जाते तर व्हेरिएबल इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय विद्यार्थीः आतमध्ये V2 मध्ये बरोबर तर मी E लिहीन म्हणून मी जे काही म्हटले ते हे डोमेन एन कॅपिटल एन पिक्सल्समध्ये विभागले आहे आणि हे पल्स बेसिक फंक्शन nth पल्सला १ आहे आणि इतर सर्वत्र 0 आहे जर उदाहरणार्थ मी १ हे nth पल्स म्हणून घेतले तर तर याचा अर्थ असा आहे की मी फक्त आर लिहिण्यात थोडा आळशी होत आहे खरे तर ते आहे जे कि ते द्विमितीय समस्या आहे तर हे येथे आहे येथे हे pn 1 हे आहे आणि इतर सर्वत्र 0 आहे तर ते उंची 1 च्या स्तंभाप्रमाणेच आहे आणि इतर सर्वत्र 0 आहे हे माझे 2 डी पल्स बेस फंक्शन आहेत तर लक्षात ठेवा की हे 2 डी पल्सेस आहेत तर अज्ञात हे इलेक्ट्रिक फील्ड होते आता नवीन अज्ञात आहे विद्यार्थी ans ans बरोबर तर यावर उपाय म्हणून मला निराकरण करावे लागेल आता जर तुम्ही या समीकरणाकडे मागे वळून पाहिले तर हे असे मी या पल्सेस ला discretize करत आहे येथे ही टर्म सर्वत्र दिसणार आहे ते देखील या पल्सेस मध्ये discretize होऊ शकेल कारण जेव्हा मी एकत्रीकरण करतो तेव्हा एकीकरण सर्व पल्सेस मध्ये विभागले जाऊ शकते तर मी εr − 1 हे लिहिणार आहे प्रत्येक वेळी हे लिहिण्यासाठी जळजळ होते तर तेथे एक नवीन व्हेरिएबल आहे χ εr − 1 ज्यासाठी आपण ते वापरता आपण मला क्षमा करा विद्यार्थी प्रत्यक्षात आहे विद्यार्थीः संवेदनशीलता हे असे नाही जेव्हा आपण यास संवेदनक्षमता असे म्हणू शकता जे असे देखील लिहिले जाईल तर हे परमिटिव्हिटीचे फक्त एक discrete प्रतिनिधित्व आहे हे लक्षात असू द्या कि χn हे ज्ञात आहे अज्ञात नाही ते मला या समस्या मध्ये ऑब्जेक्टची परमिटिव्हिटी दिलेली आहे विद्यार्थीः संदर्भः वेळ १६ २८ हे एक आणि त्याच गोष्टीचे असेल परंतु χn हि वस्तुस्थिती आपल्याला माहित आहे तर χnआणि an एकत्र करण्यामध्ये अर्थ नाही कारण आपल्याला त्याचा एक भाग माहित आहे आणि आपल्याला दुसरा भाग माहित नाही तर आपण ते वेगळे ठेवू चला तर मग पुन्हा एकदा आपले समीकरण पाहू तर हे माझ्याकडे तर हे आपले समीकरण होते बरोबर तर आता पहिली पायरी म्हणजे तिथे पल्सेस ठेवणे बरोबर म्हणून आतापर्यंत आपण पहिल्या भागाची काळजी घेतली आहे त्याचा पुढील भाग म्हणजे डेल्टा टेस्टिंग तर जेव्हा मी चाचणी घेतो तेव्हा मी चाचणीसाठी डेल्टा फंक्शन्स काय घेते मग मी काय करीत आहे मी चाचणी कार्यासह दोन्ही बाजूंचे अंतर्गत उत्पादन घेत आहे या प्रकरणात चाचणी कार्य δr − rm असे आहे हे समजू जिथे m या पल्सेसचे केंद्र आहे असे म्हणू म्हणून आपण याला rm असे म्हणू शकतो तर याची चाचणी करताना मी काय करेल डावीकडील बाजू घेईन आणि δr − rm ने गुणाकार करुन dr वर एकत्रित करीन तर प्रश्न हा आहे कि E इथे E कि Er हाच इथे एक प्रश्न आहे विद्यार्थी पण आता तुम्ही V2 बरोबर मोजता आहात होय हे V2 मध्ये समाकलित केले जात आहे परंतु ते अविभाज्य चिन्हाच्या बाहेर आहे जेव्हा आपण हे व्युत्पन्न केले तेव्हा आपण येथे परत जाऊ या समीकरणासह आणि आणि ते सोडविण्यासाठी ग्रीन्स फंक्शनचा वापर करू जेव्हा मी फरक घेतला आणि येथे समाकलित केले तेव्हा या अविभाज्यतेसाठी r हे स्थिर आहे तर हे r आहे आणि हे r आहे ठीक तर म्हणूनच हे r म्हणून चालू राहते r' नाही अविभाज्यात ते r' म्हणून आहे चाचणी कार्याकडे परत येत असताना मला ही चाचणी डावीकडील आणि उजवीकडील दोन्ही बाजूंनी घ्यावी लागेल हे संपूर्ण समीकरण मी येथे आत ठेवू शकतो म्हणजे चाचणी करण्याचा अर्थ आहे तर δr − rm हे माझे चाचणी फंक्शन आहे mth चाचणी फंक्शन ठीक आहे तर मी एक चाचणी फंक्शन घेत आहे जे rm स्थित एक आवेग आहे पहिल्या टर्मवर काय होते येथे पहिल्या टर्मवर विद्यार्थीः हा डेल्टा फंक्शन देखील 2 डी बरोबर आहे हे 2 डी डेल्टा फंक्शन आहे पहिल्या टर्मचे काय होते ते आपण चरण दर चरण पाहूया N पल्सेसचे सारांश आहे तर त्यापैकी कोणती पल्स टिकून राहील विद्यार्थी rm mth पल्स टिकेल त्याचे मॅगनीट्युड काय आहे विद्यार्थीam amबरोबर सारांश निघून जाते आणि माझ्या कडे केवल am बाकी आहे कारण एक पल्स सोडून डेल्टा फंक्शन सर्व नष्ट करते येथे जाण्यापूर्वी आपण येथे काय होईल हे थोडेसे काळजीपूर्वक करावे तर सारांश राहील की नाहीशी होईल तर प्रश्न असा आहे की हा डेल्टा फंक्शन कुठल्या समन्वयासाठी primed किंवा un primed आहे विद्यार्थी un primed Un primed समन्वय अविभाज्यच्या आत un primed चे कोणते फंक्शन आहे विद्यार्थीः सारांश आणि सर्व काही संपले आहे विद्यार्थी primed मूळ समन्वय तर येथे un primed प्रमाण किती आहे विद्यार्थी g फक्त g तर मग या अविभाज्याचे काय होईल अविभाज्य राहील कारण हे अविभाज्य primed समन्वयवर आहे जे फंक्शन un primed समन्वयवर आहे ते म्हणजे केवळ एक g तर मग त्या g चे काय होईल g g एकदम बरोबर आणि अविभाज्य आणि सारांश जाणार का तर नाही तर मला हे मिळेल तर हेच आपल्या पल्स बेसिसने आणि डेल्टा चाचणीने आपल्या समीकरणात केले आहे मी हे समीकरण सोडवू शकेन का हे थोडेसे क्लिष्ट दिसत आहे परंतु तत्त्वानुसार हे स्पष्ट आहे की परिचित आहेत आणि काही अपरिचित आहेत मी हे समीकरण येथे सोडवू शकतो तर इथे पाहूया की इथे 2 प्रकारच्या संभाव्यता आहेत लक्षात ठेवा की येथे g मध्ये ग्रीन्स फंक्शन आहे ते r' rm ला उडते तर त्या गोष्टीबद्दल आपण सावधगिरी बाळगली पाहिजे परंतु त्या तपशीलांमध्ये जाण्यापूर्वी काय घडत आहे या बद्दल आपण संकल्पनेत स्पष्ट केले पाहिजे तर मी इथे 3 बाय 3 केस घेईन तर याला आपण rm असे म्हणूया तर हे अविभाज्य काय करीत आहे हे संपूर्ण V2 वरील अविभाज्य आहे हे संपूर्ण माझे V2 आहे आणि मी काय करीत आहे मी rm कॉन्स्टन्ट ठेऊन या संपूर्ण प्रदेशात धावतो आहे तर उदाहरणार्थ r' आपण यास आपले असे म्हणू या की ही nth पल्स आहे तर मग gr r′ हे फंक्शन काय होते ते म्हणजे ग्रीन फंक्शनची व्याख्या घ्या 2 पॉईंट्स घ्या आणि त्या दरम्यानचे अंतर घ्या बरोबर तर मग उरले काय तर मी हे एकत्रीकरण करीत आहे तेव्हा मी rm हे कॉन्स्टन्ट ठेवत आहे हे अंतर आहे जे बदलत आहे पण कुठे nth पल्स बरोबर तर मी rm कॉन्स्टन्ट ठेवत आहे आणि या सर्व पल्सेस वर मी एक एक करून या इथे इंटीग्रेटे करत आहे डाव्या बाजूच्या दुसऱ्या टर्मचा असा अर्थ आहे जेव्हा मी या पल्सवर समाकलित करतो तेव्हा कोणता गुणांक समाविष्ट आहे अज्ञात गुणांक आहे तर जर ही पल्स 1 2 3 4 5 6 7 8 9 असेल तर तर जेव्हा मी येथे अविभाज्य करतो तेव्हा कुठले as इथे दिसेल विद्यार्थीa1 a1 बरोबरमी इथे आल्यावर ठीक आहे विद्यार्थीa2 a2 a3 a4 a5 a9 तर मी येथे लिहिलेली ही टर्म एका सारांश पासून आहे की मला a1 काहीतरी अधिक a2 मिळणार आहे काहीतरी थेट a9 पर्यन्त मिळणार आहे आणि इथे कोणते पद येईल येथे rm हे r1 असल्याचे निवडले गेले आहे तर हे फक्त काय होईल विद्यार्थीa1 a1 तर मग माझे 1 समीकरण आणि किती व्हेरिएबल्स असेल विद्यार्थीः 9 नऊ व्हेरिएबल्स a1 ते a9 माझे नऊ व्हेरिएबल्स आहेत मला 1 समीकरण 9 व्हेरिएबल्स मिळाले आहेत तर ही प्रक्रिया सर्व 9 साठी पुनरावृत्ती होईल मला 9 बाय 9 हे समीकरण मिळेल तर तेच धोरण आपण पाळणार आहोत हे स्पष्ट आहे का इथे काय होत आहे